तर परत आपले स्वागत आहे आणि हे व्याख्यान 43 आहे आणि आज आपण मॅट्रिक्स च्या या विषयावरुन मॅट्रिक्सचा क्रमांक विषयी चर्चा करू जे रेखीय बीजगणित आहेत आणि ज्या व्याख्या आम्ही चालू करतो त्याद्वारे आपण आपल्या मागील व्याख्यानात नमूद केले आहे की नॉनझेरो पंक्तींची संख्या म्हणजे मॅट्रिक्सची रँक होय किंवा त्याच्या कमी झालेल्या पंक्तीच्या इचेलॉन फॉर्म मधील मुख्य धुराची संख्या तर हेच आहे की या पंक्तीने कमी केलेले इचेलॉन फॉर्म खूप महत्वाचे आहे हे आपल्याला मॅट्रिक्स बद्दल बरेच काही सांगते आणि ती एक महत्वाची संकल्पना आहे जी या रँक बद्दल अतिशय अनुप्रयोगांमध्ये वापरली जाते तर मॅट्रिक्स हि रँक पिव्होट ची संख्या आहे जी आपण आपल्या पंक्तीच्या कमी केलेल्या इचेलॉन फॉर्म मध्ये पाहतो तर उदाहरणार्थ आम्ही हे घेतो जे आधीच्या व्याख्यानात आधीपासूनच वापरले होते आम्ही त्याचे पंक्ती कमी केलेले इचेलॉन फॉर्म देखील पाहिले आहेत जे येथे पुन्हा दिले गेले आहेत

तर या मॅट्रिक्स ची हि पंक्ती कमी केलेला इचेलॉन फॉर्म ची आहे आणि आता आपल्याला येथे पिव्होट मोजण्याची आवश्यकता आहे तर 1 हा मुख्य आहे आणि हा 2 सुद्धा मुख्य आहे तर आपल्याकडे 1 2 3 आहेत येथे या पंक्ती कमी झालेल्या इचेलॉन फॉर्म मध्ये 3 मुख्य आहेत आणि म्हणूनच या मॅट्रिक्स ची रँक 3 आहे तर मॅट्रिक्स च्या रँक च्या परिभाषानुसार 3 पिव्होट आहेत काही नाही परंतु हे कमी पंक्ती इचेलॉन फॉर्म मधील मुख्य संख्या आहे जे या उदाहरणात 3 आहे या परिभाषाचा केवळ एक परिणाम आम्ही सहजपणे सांगू शकतो की मॅट्रिक्स ची श्रेणी n किंवा m पेक्षा मोठी असू शकत नाही तर m पंक्तींची संख्या आणि कॉलमांची संख्या आहे आणि श्रेणी m किंवा n पेक्षा मोठी असू शकत नाही आणि ते किमान m आणि n पेक्षा कमी असणे आवश्यक आहे कारण स्पष्ट आहे कारण आमच्या प्रत्येक पंक्तीमध्ये किंवा प्रत्येक कॉलमात एकापेक्षा जास्त मुख्य पिव्होट असू शकत नाहीत कॉलमात जास्तीत जास्त मुख्य किंवा पंक्ती असू शकते आणि त्यामध्ये जास्तीत जास्त एक पिव्होट असू शकते एका ओळीत दोन पिव्होट किंवा अधिक असू शकत नाही तसेच कॉलमात सुद्धा दोन पिव्होट किंवा अधिकअसू शकत नाही तर आपण पिव्होट च्या संख्येबद्दल बोलत आहोत तर हा रँक असू शकत नाही तो m पेक्षा जास्त असू शकत नाही आणि तो या m च्या संख्येपेक्षा कमी किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे येथे आणि असलेले हे विनामूल्य चल लिहा हे विनामूल्य चल घेतल्यास आपण Ax0 असे लिहू शकतो या फॉर्म मध्ये आपण आधीपासून पाहिलेल्या Ax0 चे निराकरण करणार आहोत कारण आता आपण रँक चे इतर परिभाषेत शोधत आहोत हि केवळ एकच संख्येच्या संदर्भातली व्याख्या नाही तर त्यासाठी आपल्याला येथे काही तयारी करणे आवश्यक आहे तर प्रकरण 1 लक्षात घेता तर मुळात आम्ही वेगवेगळे निराकरण शोधत आहोत हे अल्फाज निवडून या प्रणालीचा हा एक उपाय असेल तर या विशिष्ट प्रकरणात आम्ही हा आणि 0 म्हणून निवडत आहोत या Ax 0 चे सोल्युशन होईल तर ही आपल्या प्रणाली च्या Ax 0 चे निराकरण आहे आणि मग हे Ax0 हे समीकरण आपण या फॉर्म मध्ये लिहू शकतो हे याआधी आपण बोललो आहे की या मॅट्रिक्स A चे हे उत्पादन येथे या X सह आहे तर हे उत्पादन A आणि x च्या सहाय्याने आपण असे लिहू शकतो तसेच प्रथम कॉलम हा दुसरा कॉलम तिसरा कॉलम पुढे कॉलम असे लिहू शकतो आणि हे 0 च्या समान असतात मॅट्रिक्स वेक्टर उत्पादनाकडे पाहण्याचा हा आणखी एक मार्ग आहे जो आपण या वेक्टर फॉर्ममध्ये लिहू शकतो तर हे आपल्याकडे आहे आणि आपण असे पाहिले आहे की हे समीकरण प्रणालीचे हे एक उणे 2 4 x 1 आहे आणि त्याचे 1 4 हे समाधान आहे तर हे 2 आहे आणि हा हा 1 आहे आणि या 0 s साठी आपण 0 घेऊ तर आपण आता हे दोन वेळा वजा करण्याद्वारे काय पाहिले हे आपल्या मॅट्रिक्स चा हा कॉलम 1 दर्शवितो तर हे होईल तर कॉलम 1 आणि कॉलम 2 वर अवलंबून असलेल्या संबंधातून आपण काय निरीक्षण केले आहे कॉलम १ च्या संदर्भात आपण हा कॉलम २ लिहू शकतो म्हणून कॉलम २ हा कॉलम १ च्या दोन वेळापेक्षा काहीच नाही तर हा असा संबंध आहे जो आपण थेट मॅट्रिक्स मधूनच स्पष्टपणे पाहू शकतो कारण काहीवेळा चित्रात अधिकवेक्टर असताना दोनच वेक्टर पाहणे सोपे नाही जेणेकरून आम्ही सहजपणे पाहू शकतो म्हणूनच आपण पाहिले आहे की हा कॉलम 2 च्या दोन वेळा आहे तर हे दोन कॉलम एकमेकांवर अवलंबून आहेत आता आपण आणखी एक प्रकरण घेऊ जेथे हे निवडलेले असेल म्हणजेच आता या चे उपाय या वेक्टर द्वारे दिले गेले आहे आणि ते आधीच दिले गेले आहे तर पहिला कॉलम हा तिसरा आणि चौथ्या पिव्होट चे आहे ज्यांचे आकार कमी झाले आहे तर येथे Ax0 या निरीक्षणाने आपण आता तोडगा काढू तर उपाय असे म्हणते कि आणखी एक निरीक्षणे ज्या आपण कमी झालेल्या इचेलॉन फॉर्म मधून शोधू शकतो की लाल रंगाचे हे वेक्टर कॉलम क्रमांक 1 कॉलम क्रमांक 3 आणि कॉलम क्रमांक 4 येथे आहेत तर येथे असलेले हे वेक्टर कमी झालेल्या फॉर्म मधून सहजपणे सिद्ध करू शकतात हे रेषात्मकपणे स्वतंत्र आहेत जे याबद्दल बोलू शकतात कमी फॉर्म तयार करतात आणि आम्ही पाहिले आहे की येथे हे कॉलम त्या विनामूल्य चल शी संबंधित आहेत ते रेषात्मकपणे अवलंबून आहेत आणि हा सामान्य परिणाम देखील नाही फक्त या विशिष्ट उदाहरणामुळेच तो होतो आपल्याकडे मुख्य कॉलम कमी स्वरूपात आहेत ते नेहमीच स्वतंत्र असतात आणि इतर कॉलम ज्यात हे विनामूल्य चल असतात किंवा जिथे पिव्होट नसतात ते प्रत्यक्षात असतात रेषात्मकपणे अवलंबून असतात तर आता आपण आपली व्याख्या पुन्हा लिहू शकतो जी या रँक साठी म्हणते की हे असंख्य पिव्होट शिवाय काही नाही परंतु आता स्वतंत्र कॉलम ची संख्या म्हणून लिहू शकतो रँक स्वतंत्र कॉलमांच्या संख्येशिवाय काहीच नाही कारण हा कॉलम अवलंबून आहे आणि हा कॉलम देखील अवलंबून आहे तेथे 3 स्वतंत्र कॉलम आहेत आणि ते मूलतः या मुख्य कॉलमशी संबंधित आहेत तर आता रँक साठी आमची व्याख्या अशी आहे की रँक मॅट्रिक्स मधील स्वतंत्र कॉलमांच्या संख्येशिवाय काही नाही आणि पुन्हा तेच निरिक्षण जे आपण येथे कॉलम द्वारे केले होते तेही आपण पंक्ती सह देखील करू शकतो अशा प्रकारे जिथे जिथे आपल्याला हे पिव्होट मिळाले त्या पंक्ती तिथे सारख्याच आहेत ज्यात या मॅट्रिक्स मध्ये स्वतंत्र आहेत तर आमची ही व्याख्या देखील असू शकते की रँक स्वतंत्र पंक्तींच्या संख्येखेरीज काहीच नाही आणि ते कॉलम समान आहेत कारण मुख्यतः पिव्होट ची संख्या कमी झालेल्या स्वरूपात निश्चित केली जाते आता आपल्याकडे जे काही आहे त्याला आपण दुसरी व्याख्या देखील देऊ शकतो की मॅट्रिक्स ची रँक म्हणजे स्वतंत्रपणे स्वतंत्र पंक्तींची संख्या किंवा मॅट्रिक्स मधील स्वतंत्र कॉलमांची संख्या जी रँक आहे आणखी एक व्याख्या आम्ही एका मिनिटात देणार आहोत त्याआधी आपण या दोन मोकळ्या जागा परिभाषित करूयात कॉलम जागा A च्या कॉलम वेक्टर च्या कालावधीशिवाय काही नाही तर दिलेल्या मॅट्रिक्स A साठी आम्ही त्याचा कॉलम वेक्टर म्हणून घेतो आणि नंतर त्यास कालावधी करतो म्हणूनच आपण कॉलम जागा म्हणतो कारण कोणत्याही आधीच्या व्याख्याने मध्ये पाहिल्या गेलेल्या कोणत्याही वेक्टर ची वेक्टर जागा आहे तर येथे या वेक्टर चा कालावधी किंवा कॉलम कॉलम वेक्टर A चे देखील वेक्टर जागा बनतील ज्याला आपण कॉलम जागा म्हणतो तर कॉलम स्पेस ही वेक्टर स्पेस आहे जी A च्या कॉलमांच्या स्पॅनशिवाय काहीच नाही त्याचप्रमाणे आपल्याकडे पंक्तीची जागा मधील ही रिकामी व्हॅल्यूज A च्या कॉलम स्पेस प्रमाणेच नसते आपण तिथे पंक्ती घेतल्या आणि त्यास स्पॅन केले तर ही स्पेस ज्याला आपण पंक्तीची जागा म्हणतो आणि आता आपल्याकडे रँक साठी असलेली दुसरी व्याख्या मॅट्रिक्सची रँक म्हणजे रो स्पेसचे आयाम आहे कारण जेव्हा आपण उदाहरणार्थ ओळीबद्दल बोलत आहोत तेव्हा या ओळींच्या जागेचे परिमाण काय असेल परिमाण सेटमधील त्या कालावधीत स्वतंत्रपणे स्वतंत्र पंक्तींची संख्या असेल तर रेखीय स्वतंत्र पंक्तींची संख्या जी रँकसह पुन्हा परिभाषा आहे तर येथे पंक्ती च्या जागेचे परिमाण मॅट्रिक्स मधील स्वतंत्र पंक्तींच्या संख्येशिवाय किंवा कॉलमाच्या जागेच्या परिमाणांखेरीज काहीही नाही तर कॉलम स्पेसचे आयाम मॅट्रिक्स A मधील स्वतंत्र कॉलमांव्यतिरिक्त काहीच नाही तर आपल्याकडे अद्यापपर्यंत तीन व्याख्या आहेत रँक काही कमी नाही परंतु कमी केलेल्या पंक्तीची संख्या कमी झालेल्या इचेलॉन स्वरूपात आहे मॅट्रिक्सची रँक परिभाषा क्रमांक 2 केवळ स्वतंत्र पंक्तींची संख्या किंवा मॅट्रिक्सच्या स्वतंत्र कॉलमांची संख्या नसून परिमाणांच्या दृष्टीने आपण असेही म्हणू शकतो की रँक पंक्तीच्या परिमाणांशिवाय काहीच नाही किंवा जागा A च्या कॉलम जागेचे आयाम होय येथे रँक शून्यता प्रमेय आहे जे आपण फक्त उदाहरणाच्या मदतीने पाळतो तर पुन्हा आपण त्याच उदाहरणासह पुढे जाऊ तर आपल्याकडे हे A आहे आणि त्याचे कमी झालेलेले स्वरूप आहेत आमच्याकडे Ax 0 उपाय देखील होता जो या फॉर्ममध्ये लिहिला होता जे उपाय तयार करतात तर येथे A ची श्रेणी 3 आहे कारण ती अनेक स्वतंत्र रेषा किंवा रेषांनुसार स्वतंत्र कॉलमांची संख्या किंवा आपल्याकडे हा रँक असलेल्या पिव्होट ची संख्या आहे A ची निरर्थकता काय आहे लक्षात ठेवा शून्यता म्हणजे शून्य जागेचे परिमाण आणि येथे शून्य जागा या Ax 0 चे निराकरण सेट आहे तर Ax 0 चा उपाय सेट आपल्याकडे परिमाण 2 हे आहे कारण या हे दोन वेक्टर या सेटचे कोणतेही समाधान तयार करू शकतात आणि हे दोन वेक्टर रेषात्मक स्वतंत्र आहेत तर येथे A ची शून्यता 2 आहे कारण पंक्ती कमी झालेल्या इचेलॉन स्वरूपात या मुक्त चलांची संख्या तंतोतंत आहे सर्वसाधारणपणे किंवा प्रथम या उदाहरणाबद्दल पुन्हा एकदा चर्चा करूया तर येथे आपल्याकडे रँक 3 आहे आणि जेव्हा ही दोन आपण जोडू तेव्हा ही शून्यता 2 आहे तर 3 2 आपण देणार आहोत चलची संख्या येथे अज्ञात संख्या 0 मध्ये मिळेल कारण स्पष्ट आहे कारण रँक येथे मुख्य पिव्होट ची संख्या निश्चित करते आणि ही शून्यता ज्ञात पिव्होट च्या संख्येशिवाय काहीच नाही म्हणून आपण येथे प्रत्येक कॉलम व्यापत आहोत येथे आपल्याकडे पिव्होट आहे जेणेकरून येथे रँक मोजू तर येथे 1 अधिक 1 आणि 1 अधिक 1 तर आपल्याकडे 3 रँक आहे कारण या 3 कॉलममध्ये पिव्होट आहेत आणि या दोन्ही कॉलमला पिव्होट नाही तर ते विनामूल्य चल असतील आणि ते A च्या शून्यतेशिवाय दुसरे काहीच नाही म्हणून येथे कॉलमची संख्या किंवा Ax मधील अज्ञातांची संख्या B बरोबर आहे तर हे दोन 3 2 त्या 5 मध्ये जोडेल या प्रकरणात आपल्याकडे 5 कॉलम आहेत सर्वसाधारणपणे आम्ही हे कसे वाचू A चे शून्यता या मागील प्रकरणात शून्य जागेच्या आयामाशिवाय दुसरे काही नाही म्हणजे स्वतंत्र चलची संख्या किंवा आमच्या नोटेशनमध्ये आम्ही ही संख्या व चलला n वजा R म्हणून देखील घेतो कारण आपल्याकडे n कॉलम आहेत आणि R ही ओळी आहेत जिथे पिव्होट आहेत तर हा n वजा R किंवा हा R हा मुळातच मॅट्रिक्सचा रँक आहे कारण जिथे पिव्होट बसलेला आहे अशा या ओळी आहेत तर A ची श्रेणी R आहे जी मुख्य घटकांची संख्या आहे तर येथे रँक R आहे आणि ही शून्यता n R आहे तर हा रँक शून्यता प्रमेय काही नाही परंतु असे म्हणतात की मॅट्रिक्सची श्रेणी आणि मॅट्रिक्सची शून्यता तर R अधिक हे n R मॅट्रिक्समधील कॉलमांची संख्या n मध्ये जोडणे आवश्यक आहे तर याला रँक शून्यता प्रमेय रँक न्युअलीटी n म्हणतात आता आम्ही मॅट्रिक्स ची रँक शोधू तर या मॅट्रिक्स ची रँक येथे 3 0 2 2 आहे तर आपण काय करण्याची आवश्यकता आहे रँक शोधण्यासाठी आपल्याला पंक्ती कमी झालेल्या इचेलॉन फॉर्ममध्ये रूपांतरित करावे लागेल तर अशावेळी आपण हे पंक्ती 1 च्या दोन वेळा जोडणार आहोत आणि हे 0 येथे देण्याचा प्रयत्न करू हा 42 जसा आहे तसाच राहील आणि येथे 24 व उणे २ असेल तर ही 28 असेल आणि मग आपल्याकडे 58 आहेत तर आम्ही हि पंक्ती दोन वेळा जोडत आहोत हे 24 होते आणि नंतर ते 28 आहे येथे देखील 54 अधिक 2 अधिक 4 हे 58 आहे आणि त्याच प्रमाणे येथे आपण 7 ने गुणाकार करू आणि नंतर वजा करू म्हणजे आपल्याला ही पंक्ती मिळेल

तर हि पंक्ती कमी केलेला इचेलॉन फॉर्म ची आहे आणि या पंक्ती मध्ये आपल्याला पिव्होट ची संख्या मोजावी लागेल तर आपल्याकडे येथे एक मुख्य पिव्होट आहे आपल्याकडे आणखी एक मुख्य पिव्होट 42 आहे म्हणून येथे आपल्याकडे एकूण 2 पिव्होट आहेत आणि येथे मॅट्रिक्सचा क्रमांक 2 आहे तर हा रँक मिळविण्याचा सोपा मार्ग आहे आम्ही फक्त मॅट्रिक्स घेतो आणि त्यास पंक्ती कमी केलेल्या फॉर्मपर्यंत कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर पिव्होट ची संख्या मोजतो आणि तीच मॅट्रिक्स ची रँक आहे आता आपण दुसरे उदाहरण घेऊ ज्यातून A ची रँक दिली जाईल

म्हणून रँक 3 निर्धारक च्या दृष्टीने हे रँक निश्चित करण्याचे आणखी एक मार्ग आहे तर आपण लवकरच सांगू तर सबमॅट्रिक्सची प्रथम व्याख्या समजा हे A ऑर्डर m×n चे कोणतेही मॅट्रिक्स आहे तर A पासून काही पंक्ती आणि काही कॉलम सोडून प्राप्त केले याला मॅट्रिक्स सबमॅट्रिक्स म्हणतात तर मॅट्रिक्स दिलेले आहे पहिली पंक्ती तिसरा कॉलम आपण काढून टाकूया मग जे काही या मेट्रिक्सने सोडले ते सबमॅट्रिक्स आहे किंवा आम्ही अधिक पंक्ती अधिक कॉलम काढून टाकू शकतो तर काही पंक्ती आणि काही कॉलम काढून या लहान मॅट्रिक्सला सबमॅट्रिक्स म्हणतात तर येथे n निर्धारक ाकडून रँक परिभाषित केले आहे m × n मॅट्रिक्स A चे रँक r देखील आहे जेव्हा हे श्रेणी r असेल आणि r सबमॅट्रिक्स असेल तर हे एक चौरस नॉनझेरो निर्धारक ांसह सबमॅट्रिक्स आहे तर आता आपल्याला दिलेल्या मॅट्रिक्स r सबमॅट्रिक्स मधून बाहेर पडावे लागेल ज्यामध्ये नॉनझेरो निर्धारक आहे तर प्रत्येक चौरस निर्धारक किंवा r1 किंवा त्यापेक्षा जास्त पंक्तींचे प्रत्येक चौरस सबमॅट्रिक्स 0 आहे तर उदाहरणार्थ ते 2 द्वारा 3 मॅट्रिक्स आहे कि 2 द्वारा 2 सबमॅट्रिक्स आहे ते पहावे लागेल आणि ते सर्व 0 आहेत का ते पहावे लागेल तर आपल्याला एका पातळीवर जावे लागेल आता आपल्याला हा सबमॅट्रिक्स नॉनझेरो निर्धारक ांसह पहावा लागेल विशिष्ट प्रकरणात जेव्हा A हा वर्ग n क्रोस n मॅट्रिक्स असतो तर त्याला n श्रेणी असते जर म्हटलं की आपल्याकडे चौरस मॅट्रिक्स आहे आणि त्याचा निर्धारक 0 बरोबर नाही तर त्याला पूर्ण रँक n आहे कारण निर्धारक स्वतः 0 नसल्यास निर्णय घेणारा 0 असेल तर ऑर्डर n 1 च्या या वेगवेगळ्या सबमेट्रिक्स कमी कराव्या लागतील ऑर्डर n ची सर्व सबमेट्रिक्स हे तपासली पाहिजेत आणि त्यांचे निर्धारक ते सर्व 0 असतील आपल्याला n 2 वर कमी करावे लागेल परंतु उदाहरणार्थ या n 1 सबमेट्रिक्स चा अगदी नॉनझेरो निर्धारक असेल तर रँक n 1 असेल आणि 0 मॅट्रिक्सची श्रेणी 0 असेल कारण आपल्याकडे उदाहरणार्थ नाही येथे नॉनझेरो निर्धारक असलेले कोणतेही सबमेट्रिक्स 1 पातळी पर्यंत घ्या कारण याची सर्व नोंदणी 0 आहेत तर आपण निर्धारक 0 असणाऱ्या प्रत्येक ऑर्डरला घेत असलेल्या सर्व सबमेट्रिक्स 0 आहेत तर आपण याला 0 मॅट्रिक्स 0 ची रँक म्हणतो येथे आम्ही हे साधे उदाहरण घेतो तर या उदाहरणात आपण हे पाहू शकतो की या A चे निर्धारक 0 आहे जे स्पष्टपणे दृश्यमान आहे कारण येथे 3 1 2 आणि ही पंक्ती देखील 3 1 2 आहे तर याचा निर्धारक 0 असेल तर A चे निर्धारक 0 आहे म्हणजे आता श्रेणी 3 असू शकत नाही कारण आपल्याला हे 3 × 3 मॅट्रिक्स मिळत नाही ते नॉनझेरो असावे लागते ते निर्धारक नॉनझेरो असावे लागते तेव्हा त्याची रँक हि 3 असेल तर आता रँक 3 पेक्षा कमी असेल तर आता ऑर्डर 2 × 2 च्या सबमॅट्रिक्स चा निर्धारक सबमॅट्रिक्स तपासायचा आहे उदाहरणार्थ जर आपण हे 2 × 2 सबमॅट्रिक्स घेतले तर आम्ही हा दुसरी पंक्ती तिसरा कॉलम आणि तिसरी पंक्ती सोडून घेतो तर आपल्याकडे हा निर्धारक आहे आणि आता येथे निर्धारक 6 6 असेल तर हे पुन्हा 0 असेल आम्ही इतर 1 2 2 4 सबमॅट्रिक्स घेतो परंतु निर्धारक घेताना हे आणखी एक सबमॅट्रिक्स होतो कोणतेही निर्धारक 4 6 किंवा 4 3 किंवा 2 घेतात तर येथे देखील 12 12 0 तर या मॅट्रिक्सपैकी कोणताही 2 ऑर्डर आम्ही घेतो याचे उत्तर 0 आहे तर सर्व 2 × 2 सबमॅट्रिक्स मध्ये 0 निर्धारक असतात आणि यामुळेच येथे आपल्याला ऑर्डर 1 चे निर्धारक शोधावे लागेल परंतु ते तरीही नॉनझेरो मॅट्रिक्स आहे तर आपल्याकडे जे काही मूल्य आहे त्या बाबतीत रँक 1 असणे आवश्यक आहे कारण ते 0 मॅट्रिक्स नाही तर येथे रँक 1 आहे आणि या उदाहरणात 2 आणखी एक उदाहरण आहे जिथे आम्ही तपासतो की A चे हे निर्धारक पुन्हा 0 आहे तर जेव्हा निर्धारक A 0 श्रेणीत असेल तेव्हा मॅट्रिक्स च्या क्रमानुसार किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे हे एक चौरस मॅट्रिक्स आहे तर रँक 3 या प्रकरणात आम्ही हे देखील लक्षात घेतो की आम्ही स्वतः हा निर्धारक 4 6 2 मूल्य आहे तर हे 0 च्या बरोबरीचे नाही म्हणून आपल्याकडे सबमॅट्रिक्स आहे ज्याचा ऑर्डर 2 हा सबमॅट्रिक्स आहे ज्याचा निर्धारक 0 नाही आणि तेथे आपण ठरवू शकतो की रँक 2 असावा जरी आम्ही पंक्ती कमी केलेल्या इचेलॉन फॉर्ममध्ये उतरलो तेव्हा रँक मिळवण्याच्या पूर्वीच्या प्रक्रियेपेक्षा हे थोडेसे अवघड आहे आणि त्यानंतर आम्ही रँक काय आहे ते सहज ओळखू शकतो येथे आपल्याला निर्धारक ांच्या या भिन्न ऑर्डर शोधणे आवश्यक आहे आणि काहीतरी नॉनझेरो आहे की नाही ते तपासावे लागेल उदाहरणार्थ हे सहजतेने पाहिले आहे की या सबमॅट्रिक्समध्ये निर्धारक नॉनझेरो आहे तर रँक हि 2 आहे जर आपण ओळख मॅट्रिक्स घेतल्यास आम्हाला माहित आहे की आणि म्हणूनच या मॅट्रिक्स ची रँक हि 3 आहे या निष्कर्षापर्यंत पोहोचलो की आम्ही रँक च्या विविध परिभाषा पाहिल्या आहेत एक पंक्तीतील पंखांची संख्या कमी झालेल्या इचेलॉन स्वरूपात होती इतर एक रेषेच्या स्वतंत्र पंक्तींची संख्या होती तेथे बरेच विनामूल्य कॉलम होते आणि आम्ही कॉलम जागा च्या परिमाणांबद्दल देखील बोलू शकतो जे पंक्तींच्या जागेच्या रँक आयामांशिवाय काहीच नाही आणि आम्ही निर्धारक ांच्या बाबतीत रँकवर देखील चर्चा केली आहे येथे हे वापरलेले संदर्भ आहेत आणि आपले लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद